प्रोफेसर नमस्कार आणि तुमचे परत एकदा डिझाईन थिंकिंग च्या पुढच्या पातळीवर स्वागत आहे ही सॉल्व्ह स्टेज ची चाचणी आवृत्ती आहे सॉल्व्ह ही एक फार छान पातळी किंवा स्टेज आहे कारण त्यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्जनशीलतेला उजाळा देता येईल यालाच आपण वैविध्यपूर्ण विचारसरणी असे म्हणू शकतो वैविध्यपूर्ण विचारासणी म्हणजे तुम्ही खुलेपणाने तुमची शक्ती तुम्ही विश्लेषण करत असलेल्या प्रश्नांसाठी नवनवीन युक्त्या किंवा उपाय शोधण्यामध्ये लावता तर डिझाईन थिंकिंग मध्ये दोन टप्पे आहेत पहिला टप्पा म्हणजे संभाषण करणारा टप्पा ज्यामध्ये आपण प्रश्नाच्या तळाशी जातो आणि आपल्या ग्राहकाला काय हवे आहे ते बघतो दुसरा टप्पा म्हणजे डायव्हर्जन्ट थिंकिंग जिथे आपण वेगवेगळ्या युक्त्या किंवा उपाय शोधतो तर तुम्ही जेव्हा एखादे सोल्युशन किंवा उपाय शोधता तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी कडे नेहमी लक्ष द्यायला हवे की आपण थेट निर्णायक न होता हे बघावे की आपल्या उपायामुळे आपल्या ग्राहकांचा जो प्रमुख प्रश्न होता तो सुटत आहे की नाही त्यासाठी तुम्ही तुमच्या ग्राहकांशी संवाद साधू शकता किंवा तुम्ही तुमच्या सहकार्यांसोबत हे तपासून बघू शकता की तुम्ही योजलेल्या उपायांमुळे ग्राहकांचा प्रश्न आणि त्या ठिकाणी असलेली कॉन्फ्लिक्ट नक्की सुटत आहे की नाही कॉन्फ्लिक्ट च्या दोन्ही बाजूंचा आपल्या उपायांमध्ये विचार केला गेलेला आहे की नाही ही तर या पातळी साठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे तर ही सॉल्व्ह स्टेज आहे आणि नेहमीप्रमाणे आता आपल्या सोबत आपला संघ आहे आपण या ठिकाणी प्रत्यक्षरीत्या विचारमंथन करून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सोबत आपल्या स्टिकी नोट्स सुद्धा आहेत तुम्हाला दिसत असलेल्या इथे दोन स्टिकी नोट्स आहेत त्यावर आज आपण सोडवणार असलेल्या प्रश्नाचे नियम लिहिलेले आहेत तर या ठिकाणी सादर करावा लागणारा पुढचा सगळा भाग माझ्या संघाकडे सुपूर्त करतो ठीक आहे तर आता तुम्ही सुरू करू शकता सिद्धार्थ मातुरी धन्यवाद सर तर आपण आपल्या मागच्या व्हिडिओ मध्ये असे बघितले की आपण आपल्याजवळ असलेल्या कॉन्फ्लिक्ट किंवा प्रश्नासाठी आपण योग्य तो उपाय शोधून काढला तो प्रश्न म्हणजे असा की विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत किती नोट्सची देवाण घेवाण केली तर याठिकाणी असलेल्या दोन हव्या असलेल्या किंवा इच्छित बाजू अशा की एक म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमीत कमी वेळ लागावा आणि दुसरी बाजू म्हणजे त्यांना त्या विषयाचे योग्य ते ज्ञान आणि समज प्राप्त व्हायलाच हवी तर आपण सॉल्व्ह स्टेज मध्ये शिकलेल्या वेगवेगळ्या संकल्पना आत्ता कशाप्रकारे येथे लागू कराव्यात आणि आपल्याला इच्छित असलेला परिणाम प्राप्त करून घ्यावा हे आता बघुयात तर आपण इथपासून सुरुवात करुया की विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमीत कमी वेळ लागावा म्हणजेच या ठिकाणी आपल्या सोबतच्या विद्यार्थ्यांकडून नोट्स घेऊ इच्छिणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा आपण आता बघुया की हे कशा प्रकारे केले जाऊ शकेल बरे नितीन कुरियन सहाजिकच त्या ठिकाणी जर आपल्याला असे अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमीत कमी वेळ लागावा तर मग त्या ठिकाणी हे व्हायला हवे की कमीत कमी नोट्स ची देवाण घेवाण करण्यात यावी तर तुम्हाला जर नोट्स हव्या असतील तर तो योग्य व्यक्ती कोणता ज्याच्याकडून तुम्ही नोट्स घ्यायला हव्यात मला असे वाटते की आपण या दिशेने विचार करायला हवा तर याठिकाणी तुम्ही तुमच्या सगळ्याच विद्यार्थी मित्रांपासून नोट्स न घेता आपले लक्ष एक किंवा दोन व्यक्तींवर केंद्रित करायला हवे की ज्यांच्याकडून नोट्स घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा इच्छित परिणाम साध्य करता येऊ शकेल तर यापैकी एक व्यक्ती ही शिक्षक असू शकते सिद्धार्थ मातुरीअगदी बरोबर तर असा कुठला सगळ्यात विश्वासार्ह स्रोत असू शकतो ज्याकडून आपल्याला योग्य ती माहिती किंवा अभ्यास उपलब्ध होऊ शकेल तर या ठिकाणी जर शिक्षकांनी सगळ्या विद्यार्थ्यांसोबत नोट्सची देवाण घेवाण केली तर त्याला शिक्षकांनी वर्गात शिकवावे आणि विद्यार्थ्यांनी लिहून घ्यावे या योजनेपेक्षा तुलनात्मकरित्या कमी वेळ लागू शकेल याठिकाणी प्रक्रिया एकाच वेळी घडू शकेल सर आम्ही हे खाली काढून घेतो प्राध्यापक होय एका स्टिकी नोट वर एक विचार किंवा युक्ती लिहून तुम्ही ती स्टिकी नोट पाहिजे त्या ठिकाणी ठेवू शकता सिद्धार्थ मातुरी तर अशाप्रकारे शिक्षक त्यांच्या नोट्स ची थेट विद्यार्थ्यांसोबत देवाण घेवाण करु शकतात तर नोट्स ची देवाणघेवाण करण्याचे माध्यम कुठले असू शकते सामान्यतः शिक्षक कशाप्रकारे आपल्या नोट्स विद्यार्थ्यांसोबत देवाण घेवाण करतात नितीन कुरियन तर एक सामान्य पद्धत जी अवलंबली जात असते ती अशी असू शकते की शिक्षिका तिच्या नोट्स तयार करतील आणि वर्गामध्ये एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्याला नोट्स दिल्या जातील कदाचित वर्गातल्या सगळ्यात हुशार विद्यार्थ्याला त्या नोट्स दिल्या जातील आणि नंतर तो विद्यार्थी त्या नोट्स च्या छायांकित प्रती किंवा मोबाईल ने त्याचे छायाचित्र काढून वर्गातील इतर विद्यार्थ्यांसोबत त्याची देवाण घेवाण करेल आणि मला असे सुद्धा वाटते की ही थोडी अवघड किंवा कष्टदायक प्रक्रिया असेल सिद्धार्थ मातुरी बरोबर नक्कीच नितीन कुरियन तर आपण कशाप्रकारे प्रश्न सोडवू शकतो अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा आपल्याला उपयोग करून घेता येईल का सिद्धार्थ मातुरी याठिकाणी जर आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा विचार करत आहोत तर याच वेळी आपल्याला हा सुद्धा विचार करायला हवा की तंत्रज्ञानाचावापर करावयाचा असल्यास कुठल्या प्रकारच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता असू शकते नितीन कुरियन तर आपल्याला शाळांची विभागणी दोन विभागांमध्ये करावी लागेल त्यातील एक म्हणजे जिथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत आणि त्यायोगे नोट्सची देवाणघेवाण करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान सुद्धा उपलब्ध आहे सिद्धार्थ मातुरी तर आवश्यक पायाभूत सुविधा असलेल्या शाळा आणि आवश्यक पायाभूत सुविधा नसलेल्या शाळा अशाप्रकारे याची विभागणी करावी लागेल आता आपण जर असे गृहीत धरले की एखाद्या शाळेकडे आवश्यक त्या पायाभूत सुविधा आहेत आणि आवश्यक ते तंत्रज्ञान उपलब्ध आहे तर त्या ठिकाणी कदाचित एखाद्या ऑनलाईन रिपॉझिटरी चा उपयोग करून शिक्षक त्या ठिकाणी आपल्या नोट्स डिजिटल स्वरूपात ठेवू शकतील आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणाहून त्या नोट्स उपलब्ध होऊ शकतील नितीन कुरियन मटेरियल किंवा नोट्स सिद्धार्थ मातुरी नोट्स एखाद्या रिपॉझिटरी मध्ये थेट ठेवल्या जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी एखाद्या वर्ग प्रमुखाची सुद्धा गरज भासत नाही असे करणे हे अधिक सोयीचे होऊ शकते आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत नोट्स थेट पोचवल्या जाऊ शकतात तर एखादी रिपॉझिटरी जिथून विद्यार्थी आणि शिक्षक नोट्सची देवाण घेवाण करु शकतील नितीन कुरियन विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोघांसाठीही ही रिपॉझिटरी उपलब्ध असेल सिद्धार्थ मातुरी तर अशाप्रकारे ज्या शाळांकडे पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत त्या शाळांनी एक सामान्य रिपॉझिटरी तयार करावी जी विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठीही उपलब्ध असेल नितीन कुरियन पायाभूत सुविधा सिद्धार्थ मातुरी त्यानंतर आपल्याला ज्या शाळांकडे पायाभूत सुविधा नाहीत त्यांचा विचार करावा लागेल ही ती परिस्थिती आहे जी तुम्ही या आधी सांगितली नितीन कुरियन बरोबर जिथे विद्यार्थ्यांना नोट्सची देवाण घेवाण करण्यासाठी एखाद्या भौतिक माध्यमाची गरज लागेल सिद्धार्थ मातुरी तर कदाचित याठिकाणी शिक्षकांकडून नोट्स वर्ग प्रमुखा कडे दिल्या जातील आणि नंतर वर्ग प्रमुखा कडून वर्गातील इतर विद्यार्थ्यांना नोट्स दिल्या जातील प्राध्यापकआणि CR म्हणजेच क्लास रिप्रेझेंटेटिव्ह किंवा वर्गप्रमुख सिद्धार्थ मातुरी तर याकडे आपण अभ्यासाच्या तयारी साठी लागणाऱ्या कमीत कमी वेळाच्या दृष्टिकोनातून बघू शकतो आत्ता आपण ज्यांचा विचार करू शकतो अशा काही रास्त उपायांपैकीच हे रास्त उपाय आहेत अपेक्षित असलेल्या परिणामाचा दुसरा भाग म्हणजे विद्यार्थ्याला चांगल्यात चांगल्या रीतीने तो विषय समजावून घेता यावा आता आपण अशी कल्पना करूया की विद्यार्थी नोट्सची देवाण घेवाण ही आपापसामध्ये करत आहेत आणि दुसऱ्या स्थितीमध्ये ही देवाण घेवाण शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये होत आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून चांगल्यात चांगल्या रीतीने विषय समजावून घेता यावा यासाठी कुठली परिस्थिती आदर्श असेल बरे नितीन कुरियन विषय चांगल्या प्रकारे समजावून घेणे तर जेव्हा विद्यार्थी शिकत आहेत तेव्हा त्यांना चांगल्या रीतीने समजावून घेता यावे विद्यार्थी जे वर्गामध्ये शिकू शकतात अगदी शिक्षकांनी दिलेल्या नोट्स मधून पण त्यांना तीच गोष्ट शिकता येऊ शकते सिद्धार्थ मातुरी तर शिक्षण हे नेहमीच परत परत सराव करून चांगल्या रीतीने करता येऊ शकते जेवढा तुम्ही चांगला सराव कराल तेवढा तुम्हाला विषय चांगल्या रीतीने समजावून घेता येईल नितीन कुरियन चांगल्या रीतीने विषय समजून घेणे सिद्धार्थ मातुरी तर बरोबर आहे वर्गात जे काही शिकवले जात आहे आणि नोट्सच्या माध्यमातून त्याची देवाण घेवाण विद्यार्थ्या मध्ये केली जात आहे ते सामान्यतः नितीन कुरियन जुळणे होय सिद्धार्थ मातुरी तर मला असे वाटते की ही पहिली पायरी आहे वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये ज्यांना नोट्सची देवाणघेवाण करायची आहे त्यांना विषयाची समान समज असायला हवी नितीन कुरियन सगळ्या विद्यार्थ्यांची विषयाबद्दलची असलेली समान समज आवश्यक आहे नाहीतर विषय चांगल्या प्रकारे समजून घेण्याऐवजी त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होण्याचीच शक्यता जास्त असेल सिद्धार्थ मातुरी हो वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये विषयाची समान समज असायला हवी नितीन कुरियन तर या गोष्टीची खात्री कशाप्रकारे करता येईल किंवा शिकवलेल्या विषयाबद्दल समान समज आणि त्या अनुषंगाने समान नोट्स कशा प्रकारे निर्माण करता येतील जेणेकरून वर्गातील विद्यार्थी त्या नोट्स वाचून त्याला ज्या प्रकारे तो विषय वर्गात शिकवला गेलेला आहे अगदी तशाच प्रकारे त्या नोट्स मधून त्याला तो विषय समजावून घेता येईल सिद्धार्थ मातुरी तर पुन्हा एकदा आपण याकडे वळू की विद्यार्थ्याकडे असलेला सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे त्याने शिक्षकांकडे जाऊन त्यांच्याकडून नोट्स घ्याव्यात नितीन कुरियन शिक्षक बरोबर सिद्धार्थ मातुरी तर अशाप्रकारे इथे शिक्षिकेने वर्गात शिकवलेला अभ्यासक्रम हा शिक्षिकेने बनवलेल्या नोट्स मध्ये उपलब्ध असेल नितीन कुरियन बरोबर अशा प्रकारे जर आपण शिक्षकांद्वारा नोट्स उपलब्ध करून देऊ शकलो आणि नंतर त्यायोगे विद्यार्थ्यांनी त्या विषयाबद्दल जी समज किंवा ज्ञान प्राप्त केले आहे हे सगळे एका ठिकाणी एकत्र करून जर आपण एखाद्या डिजिटल रिपॉझिटरी च्या माध्यमातून एखाद्या संपादन करता येऊ शकेल अशा फाईल च्या स्वरूपात ते ठेवू शकलो तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्या नोट्स च्या साह्याने अभ्यास करणे आणि शिकून घेणे हे साध्य होऊ शकेल प्राध्यापक या ठिकाणी मी आपल्या अनुभवावरून आणखी एक गोष्ट अशी सांगू इच्छितो की प्रत्यक्ष असंपादित किंवा कच्च्या स्वरूपात असलेल्या एखाद्या कोऱ्या पुस्तकापेक्षा ज्या पुस्तकावर विद्यार्थ्यांनी किंवा कुणीतरी काहीतरी ठळकपणे हायलाईट केलेले असेल असे पुस्तक कधीही जास्त उपयोगी ठरते आता आपल्या रिपॉझिटरी च्या माध्यमातून सुद्धा जर हे करता येऊ शकले तर फार छान होईल सिद्धार्थ मातुरी आणि आपण अशाप्रकारे तिथे उल्लेख करून ठेवू शकतो का की हा अमुक अमुक परिच्छेद आणि ही अमुक अमुक ओळ प्राध्यापक बरोबर होय एक छान कल्पना आहे सिद्धार्थ मातुरी होय पुस्तकावर अधोरेखित केलेली भाष्ये किंवा टिपणे प्राध्यापक तर त्यांनी असे सुद्धा सांगितले की त्या नोट्स ह्या संपादित करता येऊ शकतील आणि त्यायोगे त्यात बदल करता येऊ शकतील अशा असायला हव्यात नितीन कुरियन तर मूलतः तिथे सुरुवातीच्या नोट्स असतील ज्या या रिपॉझिटरी मध्ये ठेवल्या जातील आणि नंतर त्या नोट्स वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांमार्फत संपादित केल्या जातील श्याम पॉल एम तर तुम्हाला असे वाटत नाही का की जर प्रत्येक विद्यार्थ्याला त्या रिपॉझिटरी चा प्रवेश उपलब्ध असेल आणि प्रत्येक विद्यार्थी त्यात बदल करण्याचा प्रयत्न करेल तर त्या ठिकाणी गोंधळ आणि प्रश्न निर्माण होणार नाहीत का नितीन कुरियन तर या ठिकाणी कोणीतरी त्या रिपॉझिटरी चा एखादा प्रमुख असायला हवा जेणेकरून त्याला आपण एक विशिष्ट सुपर ऍक्सेस किंवा प्रवेश देऊन केल्या जाणाऱ्या बदलांवर तो नियंत्रण ठेवू शकेल श्याम पॉल एम शोधा नितीन कुरियन ठराविक काळानंतर तो प्रमुख त्या ठिकाणी जाऊन नोट्स ची पडताळणी करेल आणि हे बघेल की त्यामध्ये कुणी काही अनावश्यक बदल तर केलेले नाहीत ना सिद्धार्थ मातुरी तर त्या प्रमुखाकडे एखादा नोट्स ची पडताळणी करणारा संघ असायला हवा आणि त्या संघाचे सदस्य नोट्समध्ये केल्या जाणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवतील श्याम पॉल एम होय प्रत्येक गोष्टीची पडताळणी करणे आवश्यक असेल सिद्धार्थ मातुरी बरोबर आहे प्राध्यापक आणि मला असे सुद्धा वाटते की अशा प्रकारची उपाययोजना करण्यामुळे एक दुसरा प्रश्न सुद्धा सुटू शकतो सामान्यतः जेव्हा शिक्षक नोट्स बनवतात तेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या विषयातील दृष्टिकोनानुसार बनवतात आणि त्याठिकाणी ते कदाचित विद्यार्थ्यांच्या पातळीवर येऊन नोट्स बनवत नसतात या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा नोट्स बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्या नोट्स वापरताना अधिक सुलभ वाटेल आणि ते वेगाने समजावून घेऊ शकतील तुम्ही ज्या दिशेने जात आहात ते मला अगदी बरोबर वाटते आहे सिद्धार्थ मातुरी बरोबर आहे सर अगदी बरोबर आहे तर एखाद्या प्रमुख विद्यार्थ्यांपासूनतर नोट्सचे प्रमाणीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघापर्यंत संपूर्ण नोट्समध्ये लिहिल्या गेलेल्या मजकुराचे प्रमाणीकरण करणारा विद्यार्थ्यांचा तो संघ जसे सरांनी सुद्धा सांगितले आणि अशाप्रकारे सगळ्यात शेवटी आपल्याला व्यवस्थित दुरुस्त्या करून परिपूर्ण अशा नोट्स मिळतील ज्या मधील मजकूर शिक्षकांनी वर्गात शिकवल्या प्रमाणे असेल तर अशाप्रकारे ही गोष्ट परत एकदा त्या रिपॉझिटरी सोबत थेट संबंधित आहे नितीन कुरियन तर मला असे वाटते की आपण कदाचित परत एकदा मागे वळून हे तपासून बघावे की आपले सगळे मापदंड पूर्ण होत आहेत की नाही प्राध्यापक होय तर तुम्ही वारंवार मागे वळून हे तपासून बघत राहायला हवे की तुम्हाला अपेक्षित असलेल्या परिणामाच्या अनुषंगाने तुम्ही करत असलेल्या उपाय योजना योग्य ठरत आहेत की नाही म्हणजेच या ठिकाणी असे तपासता येईल की ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारा वेळ कमी होत आहे की नाही आणि विद्यार्थ्यांना त्या विषयातील अभ्यास योग्य रीतीने समजत आहे की नाही सिद्धार्थ मातुरी बरोबर प्राध्यापक ठीक आहे सिद्धार्थ मातुरी तर आपण सध्या एका आदर्श स्थितीमध्ये आहोत जिथे शिक्षकांनी त्या विषयाबद्दलचा मजकूर त्याठिकाणी रिपॉझिटरी मध्ये ठेवला आणि तो मजकूर वाचला आणि त्यात आवश्यक ते बदल केले या ठिकाणी एकच मजकूर वारंवार बदलला जात आहे नितीन कुरियन वारंवार तर आपल्याकडे एकच मजकूर आहे त्यामुळे विद्यार्थ्याला अनेक ठिकाणी जायची गरज नाही किंवा वेगवेगळा मजकूर वाचावयाची गरज नाही तर या ठिकाणी केवळ एकच मजकूर आहे ज्याचा विद्यार्थ्याला अभ्यास करायचा आहे आणि मला असे वाटते की यामुळे विद्यार्थ्याला विषय चांगल्या प्रकारे समजू शकेल कारण त्या मजकुराचा मूळ गाभा हा शिक्षकांनी वर्गात शिकवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि इतर विद्यार्थी त्यामध्ये बदल करून त्याला विद्यार्थ्यांच्या पातळीवर अधिक चांगला समजावून घेता येण्याजोगा म्हणजेच सोपा करत आहेत सिद्धार्थ मातुरी विद्यार्थ्यांनी त्यांचा दृष्टीकोण मजकुरा मध्ये समावेश करणे नितीन कुरियन त्या मजकूराबद्दल असलेला दृष्टीकोण सिद्धार्थ मातुरी आपल्याला आता सोल्युशन स्टेटमेंट किंवा आपण सुचवलेल्या उपायाला एका वाक्यात लिहिता येऊ शकेल का प्राध्यापक होयबरोबर आहे का नाही आपण केलेल्या चर्चेचा समारोप करण्याचा प्रयत्न करा आणि हे तपासून बघा की त्यामधून काही उपाय किंवा सोल्युशन बाहेर येत आहे का सिद्धार्थ मातुरी तर या ठिकाणी आपण असे गृहीत धरू शकतो की एखादी परिस्थिती जिथे एखाद्या शाळेकडे आवश्यक त्या पायाभूत सुविधा आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना इंट्रानेट च्या माध्यमातून नोट्सची देवाण घेवाण करता येईल त्या ठिकाणी शिक्षक वर्गात शिकवलेला मजकूर नोट्स च्या स्वरुपात इंटरनेट रिपॉझिटरी मध्ये ठेवू शकतील वर्ग संपल्यानंतर विद्यार्थी आपापल्या घरी जाऊन इंटरनेट च्या माध्यमातून त्या रिपॉझिटरी वर जाऊन शिक्षकांनी ठेवलेल्या नोट्सला डाउनलोड करतील आणि त्यात आवश्यक ते बदल करतील मला असे वाटते आपल्या सगळ्यांचे या विषयावर एकमत आहे प्राध्यापक होय नितीन कुरियन आणि यामध्ये अजून एक चांगली गोष्ट अशी की इथे या मजकुराची पडताळणी करणारा एक विद्यार्थी संघ सुद्धा आहे प्राध्यापक होय नक्कीच नितीन कुरियन हा विद्यार्थी संघ या मजकुराची कायम पडताळणी करत राहील प्राध्यापक मला असे वाटते की मी कुठलेही शब्द तुमच्या डोक्या मध्ये टाकत नाही तर हे एखाद्या कोशा प्रमाणे आहे नितीन कुरियन हे म्हणजे नोट्सचा कोश किंवा संग्रह प्राध्यापक नोट्सचा कोश किंवा संग्रह नितीन कुरियन शिक्षणासाठीचा कोश किंवा संग्रह प्राध्यापक तर त्या विशिष्ट विषयासाठीचा संग्रह त्या विषयाच्या नोट्स साठीचा त्याला जोडता येईल असा केला जाऊ शकतो आणि चांगल्या गोष्टी सुद्धा घडू शकतात नक्कीच त्याला एखाद्या प्रमुख विद्यार्थ्याची आवश्यकता असेल आणि त्याची पडताळणी करणाऱ्या संघाची सुद्धा आवश्यकता असेल जो विद्यार्थीसंघ याची नेहमी खात्री करत राहील की कुणी विद्यार्थी त्यातील कुठला योग्य मजकूर काढून तर टाकत नाहीत ना किंवा कुठला तरी असंबद्ध मजकूर तर तिथे जोडत नाहीत ना होय चांगले आहे आपली चर्चा ही नक्कीच कुठल्यातरी चांगल्या दिशेला जाते आहे आता या व्यतिरिक्त तुम्हाला इतर काही कल्पना सुचत आहेत का ही एक कल्पना झाली आणि असे दिसते की तुम्हाला असे सुद्धा करता येऊ शकते याकडे जाण्याचे दोन मार्ग असू शकतात क्षमस्व तुला काहीतरी म्हणायचे आहे का प्राध्यापक या गोष्टीबद्दल दोन मार्ग आहेत एक म्हणजे आपण आधी बघितलेल्या कल्पनेवर अजून पुढे जाणे आणि हे बघणे की तुम्ही तुमच्या अनुभवातून त्यात अजून काय जोडू शकता दुसरा मार्ग म्हणजे असा की तुम्ही आधीच या गोष्टीचा विचार करा की पुढे जाताना कुठले प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि कदाचित यावर काहीतरी उपाययोजनेचा विचार करून ठेवा मला त्याने म्हटलेली गोष्ट नक्कीच आवडली कुठल्यातरी विद्यार्थ्याने अशा गोष्टी तिथे जोडत राहायला नको ज्या त्या विषयाशी संबंधित नाहीत या पर्यायाला अजून चांगले बनवण्यासाठी तुम्हाला अजून काही गोष्टी सुचत आहेत का मी हे तुमच्यावर सोडतो सिद्धार्थ मातुरी यातील एक उपाय म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम शाळांमध्ये उपलब्ध करवून घेणे फक्त या ठिकाणी शाळेमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा असायला हव्यात त्याठिकाणी आपण आधीच उपलब्ध असलेल्या उत्पादनांचा उपयोग करून घेऊ शकतो जसे की गुगल क्लासरूम किंवा विकी ज्याच्या मध्ये जवळजवळ समान प्रकारची उपयोगिता असलेल्या सुविधा दिलेल्या आहेत प्राध्यापक होय हे चांगले आहे जसजसे आपण पुढे जात आहोत तसे आपल्याला पॅकेज माहित पडत आहे सिद्धार्थ मातुरी तर या सगळ्या उपाय योजनेमध्ये आपल्याला एक असा प्रश्न दिसून येतो तो म्हणजे शाळांमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा असायला हव्यात नितीन कुरियन हा मुख्य अडथळा आहे सिद्धार्थ मातुरी होय हा मुख्य अडथळा आहे नितीन कुरियन कदाचित आपल्याला अशाही उपाय योजनेबद्दल विचार केला पाहिजे ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांची सुद्धा गरज पडणार नाही सिद्धार्थ मातुरी होय नितीन कुरियन मला असे वाटते की आपल्याला अशाच स्वरूपाची एखादी रिपॉझिटरी बनवावी लागेल पण ती रिपॉझिटरी ऑफलाइन म्हणजेच इंटरनेट ची जोडणी आवश्यक नसलेली असावी सिद्धार्थ मातुरी ऑफलाइन होय बरोबर आहे आणि कदाचित जर शाळेमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसतील तर कदाचित शाळेच्या बाहेर तरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नोट्सची देवाण घेवाण करता येईल अशी रिपॉझिटरी सारखी दुसरी कुठली तरी उपाय योजना उपलब्ध असावी जसे की व्हॉट्सऍप हे काही अंशी आजकाल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे जसे की ते काही छायाचित्र घेतात आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये एकमेकांसोबत त्यांची देवाणघेवाण करतात तर अशा प्रकारे जर शाळेजवळ आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसतील तर विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन जर एखादा व्हाट्सअप ग्रुप बनवला तर ते त्या माध्यमातून नोट्सची देवाण घेवाण करु शकतात शिक्षक हे त्यांच्या नोट्स त्या ग्रुप वर टाकू शकतात आणि विद्यार्थ्यांना त्या मिळू शकतात नितीन कुरियन मला असे वाटते की त्या ठिकाणी काही आधीच तयार केले गेलेले एप्लिकेशन्स आहेत ते कदाचित अँड्रॉइड प्लॅटफॉर्म वर असू शकतात किंवा इतर इंटरनेट प्लॅटफॉर्म वर असू शकतात ज्या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊ शकतात आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे गुगल किंवा इतर ठिकाणी जशी सोय उपलब्ध आहे त्याच प्रमाणे येथे सुद्धा आधीच उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर करून तिथे आवश्यक त्या माहितीची देवाणघेवाण करू शकतात अशाप्रकारे त्यानंतर शाळेतील पायाभूत सुविधांवर अवलंबून राहण्याची गरज उरत नाही फक्त या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या घरी मात्र आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध असायला हव्यात जसे की एखादे विशिष्ट एप्लिकेशन जर लॅपटॉप किंवा तत्सम गोष्टी उपलब्ध नसतील तर कमीत कमी एखादा स्मार्टफोन तरी उपलब्ध असायला हवा जेणेकरून अशा प्रकारच्या एप्लिकेशन चा उपयोग करून विद्यार्थ्यांना नोट्स ची देवाण घेवाण करता येईल प्राध्यापक ठीक आहे हे चांगले आहे माझ्या असे लक्षात आले की शाळांकडे आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत मात्र विद्यार्थ्यांकडे काही प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत आणि आपण त्याचा उपयोग करून घेऊ सिद्धार्थ मातुरी होय नितीन कुरियन खरेच प्राध्यापक अगदी बरोबर तर या ठिकाणी गृहीत धरलेली ही मूळ गोष्ट आहे सिद्धार्थ मातुरी होय नितीन कुरियन होय प्राध्यापक ठीक आहे तर विद्यार्थी हुशार ठीक मी हे लिहू देईन सिद्धार्थ मातुरी या परिस्थितीमध्ये हे आवश्यक नाही की विद्यार्थ्यांजवळ स्मार्टफोन असावाजसे की माझा छोटा भाऊ आता अकराव्या वर्गांमध्ये आहे आणि तो आमच्या आईचा फोन वापरतो त्या ठिकाणी एक सामान्य डिजिटल जागा किंवा स्पेस केलेली आहे जिथे शिक्षक त्यांच्या नोट्स ठेवतात आणि विद्यार्थी त्या नोट्स बघू शकतात आणि अभ्यास करू शकतात अशाप्रकारे आपण आधी चर्चा केलेली जी प्रक्रिया आहे ती आज काल आधीच घडत आहे त्यामुळे आपण आधी चर्चा करत होतो अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा शाळेत असल्याच पाहिजे अशी आवश्यकता नाही नितीन कुरियन मला असे वाटते की आपल्या ग्राहक नकाशा च्या चर्चेच्या वेळी देवाण घेवाणीबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घ्यावयास मिळाल्या आणि एक प्रमुख प्लॅटफॉर्म जो विद्यार्थी वापरत होते तो म्हणजे व्हाट्सएप तर हा एक फार प्राथमिक असा मार्ग आहे आता आपण व्हाट्सएप ला एका पुढच्या पातळीवर घेऊन जाणार आहोत ज्या ठिकाणी आपल्याला एखाद्या एप्लिकेशन च्या माध्यमातून आपल्याला एखादी व्यवस्थित रिपॉझिटरी मिळू शकेल प्राध्यापक ठीक आहे ही गोष्ट केवळ नोट्सच्या देवाणघेवाणीसाठी करणे शक्य आहे का तुम्हाला हेच म्हणायचे आहे ना तर तुम्ही ह्या दिशेने जात आहात की हे एप विशेष करून मी हा शब्द वापरतो आहे कारण आपल्याकडे दुसरा वापरण्यायोग्य शब्द नाही ही उपाययोजना नोट्सच्या देवाणघेवाणीसाठी असेल तर अशा प्रकारे नोट्स त्या रिपॉझिटरी मध्ये ठेवल्या जातील आणि त्यामुळे आपला प्रश्न सुटायला हवा नितीन कुरियन आणि सद्यस्थितीत असलेल्या रिपॉझिटरी मधील सगळ्या सुविधा या नवीन एप्लिकेशन मध्ये उपलब्ध असतील विद्यार्थी त्यांच्या नोट्स या ठिकाणी ठेवत राहतील आणि इतर विद्यार्थी त्यामध्ये बदल करत राहतील याच बरोबर या ठिकाणी केल्या जात असलेल्या बदलांवर लक्ष ठेवणारा एक प्रशासकीय विद्यार्थी संघ सुद्धा असेल प्राध्यापक ठीक आहे मला असे वाटते की याच्या कडे नोट्स च्या माध्यमातून न बघता या ठिकाणी एक परिपूर्ण अशी एल एम एस म्हणजेच लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम विचारात घ्यावी लागेल तर आपण केवळ एखाद्या विशिष्ट अभ्यासक्रमाविषयी न बोलता आपण अनेक अभ्यासक्रमांबद्दल बोलत आहोत हे एक प्रकारे वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमिळून बनलेले एक पॅकेज असेल तर या ठिकाणी सगळे शिक्षक सुद्धा या प्रणालीमध्ये अंतर्भूत असतील कदाचित प्रत्येक शिक्षका मागे 2 अभ्यासक्रम असू शकतील हा सुद्धा आपल्या प्रणालीचा एक भाग असू शकेल हे फार रंजक आहे तर अशाप्रकारे एखादे एप्लिकेशन इन्स्टॉल केल्यामुळे आतापर्यंत तुम्हाला सामोरे न आलेले इतर काही प्रश्न तर समोर येणार नाहीत ना शाळांना अशा प्रकारच्या इतर कुठल्या प्रश्नांना सामोरे जावे तर लागणार नाही ना अशा प्रकारचे कुठले प्रश्न निर्माण होऊ शकतात तुम्ही जर अशा प्रश्नांना याठिकाणी पकडू शकलात तर आपण याच ठिकाणी आणि आता त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करू शकतो सिद्धार्थ मातुरी याठिकाणी एक गोष्ट कशी असू शकेल यावर आपण चर्चा करत आहोत ती परिस्थिती म्हणजे ज्या ठिकाणी शाळांकडे आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाही हा मूळ प्रश्न आहे आणि त्यामुळे शाळा विद्यार्थ्यांना असे काही करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत की जे विद्यार्थ्यांनी शाळेच्या आत करायला हवे ते विद्यार्थी आपापल्या घरी करतील तर मला असे वाटते नितीन कुरीयन हा एक प्रश्न असू शकतो एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्याला अशाप्रकारे नोट्स मध्ये मजकूर टाकण्यासाठी काय बरे प्रोत्साहन असू शकेल मला असे वाटते की विद्यार्थी त्यांना जे शिकायचे आहे त्या अभ्यासाविषयी फार चांगल्या रीतीने जोडले गेलेले आहेत हे काम म्हणजे त्या विद्यार्थ्यासाठी एक अधिकचे काम आहे आणि त्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला अपेक्षित नाही कल्पना करा की मी वर्गातील सगळ्यात चांगला विद्यार्थी आहे जो चांगल्या प्रकारे शिकून नंतर त्यावर आधारित नोट्स काढू शकतो तर माझ्यासमोर असे कुठले प्रोत्साहन आहे ज्यामुळे माझ्या नोट्स त्या रिपॉझिटरी वर टाकून मी इतर विद्यार्थ्यांसोबत त्याची देवाण घेवाण करु इच्छित असेल मला अशी इच्छा का व्हावी की वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा माझ्याच प्रमाणे चांगल्या रितीने तो अभ्यासक्रम समजावून घ्यावा या स्पर्धात्मक वातावरणामध्ये मला माझ्या नोट्सची देवाण घेवाण इतर विद्यार्थ्यांसोबत करण्यासाठी काय प्रोत्साहन असू शकेल यावर आपण नक्कीच विचार करायला हवा प्राध्यापक आणि देवाण घेवाण करण्यासाठी असलेले प्रोत्साहन नितीन कुरियन होय नोट्सची देवाण घेवाण करणे प्राध्यापक तर यापुढे येऊ शकेल हा असा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न जो तुम्ही मांडला तो म्हणजे ज्या पायाभूत सुविधा शाळेत असणे अपेक्षित आहे त्या नसल्यामुळे मुलांना शाळेच्या बाहेर अशा प्रकारच्या ऑनलाईन गोष्टींचा वापर करण्यासाठी आपण प्रोत्साहन देत आहोत हा एक विवादास्पद मुद्दा होऊ शकतो का असे करणे हे योग्य होईल की नाही सिद्धार्थ मातुरी आणि या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांकडून अशी अपेक्षा ठेवली जात आहे की त्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त असलेल्या इतर गोष्टींमध्ये सहभागी होऊ नये आणि त्यांना आपण शाळेबाहेर किंवा घरी राहून हे करण्यास सांगत आहोत जे खरे म्हणजे शाळेच्या आत व्हायला हवे प्राध्यापक बरोबर आहे नितीन कुरियन करणे अपेक्षित आहे नक्कीच हो तर ह्या गोष्टी काही प्रमाणात त्या प्रश्नाशी निगडीत आहेत म्हणजेच जे मी आधी सांगितले त्याप्रमाणे याठिकाणी विद्यार्थ्याला या नोट्सच्या संदर्भात वेगळा वेळ काढून ह्या गोष्टी कराव्या लागतील आणि त्यासाठी त्याला त्या गोष्टी करण्याशी संबंधित असलेले प्रोत्साहन सुद्धा मिळायला हवे प्राध्यापक परंतु या ठिकाणी परत एकदा जेव्हा आपण प्रश्नांबद्दल बोलत आहोत याठिकाणी मला असे दिसते की माझ्या नोट्स ची घेतलेली छायाचित्रे या ठिकाणी काही कामात येऊ शकतात म्हणजे मला असे म्हणायचे आहे की आपला सुरुवातीचा मुख्य प्रश्न हा होता की आपण जर नोट्स च्या बऱ्याच आवृत्त्या तयार केल्या तर अरे देवा त्यामध्ये अभ्यासासाठी लागणारा बराच वेळ वाढेल कारण या सगळ्या आवृत्यां मधून विद्यार्थ्याला अभ्यास करावा लागेल त्यानंतरच त्याला हे कळू शकेल की वर्गात नक्की अभ्यासक्रम कुठला चालू आहे तर अशाप्रकारे याठिकाणी आपण प्रश्न सोडवण्याऐवजी त्याला अधिक कठीण तर करत नाही ना हे बघायला हवे नितीन कुरियन नाही रिपॉझिटरी मध्ये फक्त एकाच प्रकारच्या नोट्स असायला हव्यात म्हणजे ही एखादी रिपॉझिटरी असेल किंवा एखादे एप असेल तरी त्या ठिकाणी ज्यामध्ये संपादन केले जात आहे तो एकच कुठलातरी मजकूर मूळ असायला हवा प्राध्यापक तर तुम्ही याची खात्री करून घेत आहात का नितीन कुरियन हो सिद्धार्थ मातुरी अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे एक विद्यार्थीप्रमुख आहे जो आपल्या नोट्सचा मजकूर पडताळून पाहत राहील आणि त्यावर नियंत्रण ठेवत राहील तो विद्यार्थीप्रमुख या ठिकाणी आपण आता बोलत असलेल्या गोष्टींची खात्री करून घेण्यासाठीच्या क्रियेचे नेतृत्व करेल नितीन कुरियन मूलतः हा विद्यार्थीप्रमुख या गोष्टीची खात्री करेल की त्या ठिकाणी नोट्सचा एकच मजकूर आहे आणि जे विद्यार्थी त्याचे संपादन करण्यामध्ये योगदान देत आहेत ते फक्त त्या एकाच मजकुराचे संपादन करत राहतील आणि ह्या एकाच नोट्स च्या साह्याने वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांना तो अभ्यासक्रम चांगल्या रीतीने शिकून घेण्यासाठी मदत होईल प्राध्यापक ठीक आहे अजून एक रंजक आणि महत्त्वाचा प्रश्न असा असू शकतो की हे सगळे विद्यार्थी असे कशा प्रकारे करु शकतील नितीन कुरियन तर आपण अशाप्रकारे या गोष्टी पर्यंत येऊन पोहोचलो आहोत की कशाप्रकारे विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग देतील आणि त्याठिकाणी एक समर्पित असा विद्यार्थी संघ सुद्धा असेल प्राध्यापक नाही माझा प्रश्न हा जरा तांत्रिक स्वरूपाचा आहे जसे आपण छायाचित्र काढतो त्यातील किती छायाचित्र आपण संपादित किंवा एडिट करतो तरी या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्ही सांगितले त्याप्रमाणे तुम्हाला शिक्षकांनी तयार केलेल्या मूळ नोट्स हव्या आहेत आणि त्याच वेळी तुम्हाला विद्यार्थ्यांनी त्या नोट्स मध्ये बदल करून त्यांचे संपादन करावे असे सुद्धा तुम्ही म्हणता आहात तुमची मूळ कल्पना हीच होती ना सिद्धार्थ मातुरी रिपॉझिटरी मध्ये जो मजकूर टाकायचा आहे तो छायाचित्र स्वरूपातच हवा अशी काही आवश्यकता नाही तो मजकूर एखाद्या वर्ड डॉक्युमेंट किंवा पी डी एफ किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या मीडिया फाईल च्या स्वरूपात असू शकेल प्राध्यापक ते यासाठी शाळेच्या पायाभूत सुविधा वापरत नाही तर त्याऐवजी ते त्यांच्याकडे असलेली स्वतःची संसाधने वापरत आहेत आणि ते कदाचित क्लाऊड स्पेस वर आहे नितीन कुरियन होय सिद्धार्थ मातुरी होय ते एका सामायिक जागेवर किंवा शेअर्ड स्पेस वरच असेल प्राध्यापक मला अजून एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे की या दोन्ही पण कल्पना तंत्रज्ञानाशी निगडित आहेत नितीन कुरियन होय सिद्धार्थ मातुरी नक्कीच प्राध्यापक तर असे आपण खात्रीने म्हणू शकतो की या दोन्ही कल्पनांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित असणे ही एक सामान्य गोष्ट आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची चांगली ओळख आणि सराव असायला हवा किंवा आपण असे म्हणू शकतो की विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही चांगला सराव असायला हवा तुम्हा लोकांसाठी ही एक मूलभूत आवश्यकता आहे सिद्धार्थ मातुरी होय बरोबर प्राध्यापक ठीक आहे तर याचा असा अर्थ होतो आहे का की शिक्षक त्यांच्या नोट्स रिपॉझिटरी वर टाकणार नाही तर त्याऐवजी एखादा विद्यार्थी त्याने काढलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून त्या नोट्स रिपॉझिटरी वर टाकेल कदाचित तो वर्गातील सगळ्यात हुशार विद्यार्थी सिद्धार्थ मातुरी सर ही देवाण घेवाण दोन्ही बाजूने होऊ शकेल जर त्या शिक्षिका सुद्धा अशा प्रकारच्या प्रणाली मध्ये स्वारस्य असणाऱ्या असतील तर त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा मदत होऊ शकेल त्याठिकाणी शिक्षिका या प्रक्रिये मध्ये सहभागी होतील आणि काढलेल्या नोट्स रिपॉझिटरी वर टाकतील आणि यालाच मूळ मजकूर म्हणून विद्यार्थ्यांद्वारा संपादित करता येऊ शकेल जर काही वेळा शिक्षकांना या प्रक्रियेमध्ये स्वारस्य नसेल तर त्यावेळी विद्यार्थ्यांमधील वर्ग प्रमुख ही जबाबदारी पार पाडू शकेल म्हणजेच वर्ग प्रमुख हे ठरवू शकेल की वर्गातील विद्यार्थ्यांपैकी सगळ्यात चांगल्या नोट्स कुणाच्या आहेत जेणेकरून त्याचा मूळ मजकूर म्हणून वापर केला जाऊ शकेल वर्गातील इतर विद्यार्थी नंतर त्यात आवश्यक ते बदल करू शकतील नितीन कुरियन मूलतः जो प्रशासकीय काम बघणारा विद्यार्थ्यांचा संघ आहे तो हे ठरवेल की मूळ मजकूर जो नोट्स चा पाया असेल तो कुठला असावा जर आधी आपण चर्चा केल्याप्रमाणे शिक्षकांकडे नोट्स असतील आणि त्यांनी जर त्या नोट्स रिपॉझिटरी वर ठेवल्यातर त्याचा मूळ मजकूर म्हणून वापर केला जाऊ शकतो अन्यथा जर शिक्षकांकडून नोट्स उपलब्ध नसतील तर प्रशासकीय विद्यार्थी संघ हा निर्णय घेईल की वर्गातील विद्यार्थ्यांपैकी कोणत्या विद्यार्थ्याच्या नोट्स सगळ्यात चांगल्या आहेत आणि त्याचा मूळ पाया किंवा मूळ मजकूर म्हणून वापर केला जाऊ शकतो आणि नंतर इतर विद्यार्थ्यांद्वारे त्यामध्ये बदल करता येतील प्राध्यापक आणि या व्यतिरिक्त एक दुसरा मार्ग सुद्धा असू शकतो तो म्हणजे असा की विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त इतरही बरीच पुस्तके उपलब्ध असतात जसे की इतर पुस्तके ज्यांचा पाठ्यपुस्तके म्हणून वापर केला जाऊ शकेल अशी संदर्भित केलेली पुस्तके नितीन कुरियन बरोबर तर आपण असे म्हणत आहोत का की हा मुद्दा सुद्धा आपण तिथे जोडणार आहोत प्राध्यापक मी तुम्हाला विचारत आहे ही तुमची कल्पना आहे तुम्हालाच हे करायचे आहे तुम्हाला योग्य ते प्रश्न विचारणे हे माझे काम आहे सिद्धार्थ मातुरी मला असे वाटते की विद्यार्थ्यांजवळ उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा मग त्यांच्या शाळेतील असोत किंवा त्यांच्या स्वतःच्या घरातील असोत तरी त्यांच्या साह्याने विद्यार्थ्यांना त्यांची पाठ्यपुस्तके आणि देवाण घेवाण केला जात असलेला मजकूर किंवा नोट्स एकाच ठिकाणी उपलब्ध होणे अधिक सोपे आणि सोयीचे होईल प्राध्यापक हे फार स्वारस्यपूर्ण होईल सिद्धार्थ मातुरी तर हा झाला एक मुद्दा दुसरी गोष्ट ज्याचा मी विचार करत होतो ती म्हणजे अशी की संपादन किंवा एडिटिंग करण्याची प्रक्रिया काही प्रत्येक विद्यार्थ्याद्वारे केली जाईलच असे नाही जसे की सर तुम्ही या आधी सांगितले की विद्यार्थी पाठ्यपुस्तकावर त्यांना हवा असलेला मजकूर लिहितात किंवा अधोरेखित करतात एखादा विद्यार्थी तो पॅराग्राफ वाचतो आणि नंतर त्याला हवा असलेला मजकूर पानाच्या वरील मोकळ्या जागेत लिहून ठेवतो पण त्या पॅराग्राफ बद्दल प्रत्येक विद्यार्थी हा अगदी सारख्याच रीतीने विचार करेल असे घडणार नाही म्हणून मला असे वाटते की जर शक्य असेल तर रिपॉझिटरी वर पाठ्यपुस्तके आणि नोट्स एकाच ठिकाणी ठेवता येऊ शकतील पाठ्यपुस्तकावर विद्यार्थ्याला पाहिजे असलेला मजकूर तो लिहिल आणि नोट्समध्ये मूळ मजकूर उपलब्ध करून दिलेला आहे आणि ज्यामध्ये विद्यार्थी बदल करत राहतील आणि त्या मजकुराला संपादित करत राहतील यालाच दुसर्या शब्दात सांगायचे झाल्यास जिथे पाठ्यपुस्तक उपलब्ध आहे तिथे मी त्यावर मला समजलेला अभ्यासातील मुद्दा त्याच प्रणालीच्या माध्यमातून लिहून काढेल नितीन कुरियन तर अशाप्रकारे पाठ्यपुस्तक हे वैयक्तिक स्वरूपाचे होऊन जाईल प्राध्यापक बरोबर मी सुद्धा हाच विचार करत होतो नितीन कुरियन त्या दोन्ही गोष्टी सामान्य होऊन जातील प्राध्यापक तर या ठिकाणी एक सामान्य असे समीकरण होईल ते म्हणजे की हा उपलब्ध असलेला सगळ्यात चांगला मजकूर असेल नितीन कुरियन त्यासाठीचा मजकूर प्राध्यापक आणि अशाप्रकारे त्या पुस्तकाच्या वरच्या भागात तुम्ही वैयक्तिक स्वरूपाचा मजकूर लिहू शकता आणि तुमच्याकडे त्याची देवाण घेवाण करण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध असेल नितीन कुरियन होय अगदी बरोबर प्राध्यापक अशाप्रकारे विद्यार्थी हा स्वतःच एक उपयोगकर्ता असेल हे एका फार स्वारस्यपूर्ण दिशेने जात आहे तर तुम्हाला या मार्गामध्ये अजून काही प्रश्न आढळून येतात का तुम्हाला अशा कुठल्या गोष्टीची कल्पना आहे का की ज्याचे रूपांतर एखाद्या प्रश्नामध्ये होऊ शकेल सिद्धार्थ मातुरी या ठिकाणी परत एक मुद्दा किंवा प्रश्न असा असू शकतो सर विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून घेऊन त्याची देखरेख करावी हे काही अभ्यासाच्या तयारीसाठी लागणाऱ्या कमीत कमी वेळेच्या संदर्भात योग्य होणार नाही याचे कारण असे की विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर सुद्धा बराच वेळ खर्ची घालावा लागेल प्राध्यापक बरोबर हा एक चांगला मुद्दा आहे एक फार चांगला मुद्दा सिद्धार्थ मातुरी तर वेळेच्या निगडीत असलेला हा घटक या ठिकाणी प्रश्नाच्या स्वरूपात आहे प्राध्यापक तर जर मूळ मजकूर त्यांना उपलब्ध करून दिला गेला तर ते अधिक चांगले होईल जेणेकरून त्यांना आपले योगदान देता येईल आणि तो मजकूर अधिकाधिक चांगला करता येईल नितीन कुरियन मला असे वाटते की विद्यार्थ्यांना करायचे असलेले योगदान यामध्ये काही फार वेळ जाणार नाही पण विद्यार्थ्यांना त्या मजकुराचे जे संपादन किंवा एडिटिंग करायचे आहे आणि त्यायोगे शेवटी परिपूर्ण अशा नोट्स पर्यंत पोहोचायचे आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त श्रम आणि वेळ लागू शकतो जर तुम्ही मला एक विद्यार्थी म्हणून विचारले की मी माझ्या सगळ्या नोट्स यामध्ये ठेवाव्यात तर त्यासाठी मला जास्त वेळ लागणार नाही पण एका ठिकाणी बसून हे ठरवायला मला नक्कीच वेळ लागेल की शेवटच्या नोट्स मध्ये कुठला मजकूर जायला हवा आणि कुठला नाही सिद्धार्थ मातुरी तर ही गोष्ट परत एकदा त्या प्रशासकावर अवलंबून असेल जर शाळेने एखादा प्रशासक उपलब्ध करून दिला तर विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाचू शकेल जर एखादा विद्यार्थी प्रशासक म्हणून काम बघत असेल जसे की त्यांच्या स्वतःच्या पायाभूत सुविधा असतील आणि त्या ठिकाणी विद्यार्थी किंवा शिक्षक हे त्यांच्या खाजगी प्रणालीच्या माध्यमातून काम करत असतील तर त्या ठिकाणी त्यांना नक्कीच अधिक वेळ या प्रक्रिये मध्ये खर्ची घालण्याची गरज पडेल तर मला असे वाटते की संपादन करणे म्हणजेच एक प्रकारे पडताळून बघणे हा एक भाग आहे नितीन कुरियन होय पडताळून बघणे आणि यासाठी नक्कीच खूप वेळ खर्च करावा लागेल प्राध्यापक ठीक आहे काही हरकत नाही तर मला हे अशा प्रकारे दिसते की तुम्हाला अशा प्रकारची रिपॉझिटरी हवी आहे जी कदाचित शाळेच्या प्रणालीवर उभारलेली असेल आणि कार्यरत असेल किंवा ती एखादी कुठलीतरी प्रणाली असेल जी विद्यार्थी वापरत आहेत आणि त्या माध्यमातून ते एकत्र येत आहेत आणि योगदान करण्याचा प्रयत्न करत आहेत हा एक प्रारंभ बिंदू आहे तर या ठिकाणी मला असे हवे आहे की तुम्ही या चर्चेतून कुठली वैशिष्ट्ये अधोरेखित होत आहेत ते लिहून काढावे या ठिकाणी पात्रतेची चाचणी कोणती असेल तुम्ही याचे वर्णन कशा प्रकारे करू शकाल की ही रिपॉझिटरी म्हणजे ती गोष्ट आहे जी निरपेक्षपणे आपल्याला हवी आहे अशा प्रकारचीच वैशिष्ट्ये आपल्याला हवी आहेत असे म्हणा की तुम्ही एखाद्या रिपॉझिटरी च्या शोधात आहात त्यामध्ये कोणती ती वैशिष्ट्ये आवश्यकरित्या असायला हवीत तुम्हाला जर हे लिहून काढता आले आणि त्यावरून काही निष्कर्ष काढता आले तर ते तुमच्यासाठी थोडे सोपे होईल जेणेकरून तुम्ही पाहिजे ती प्रणाली शोधू किंवा उभारू शकाल जर पाहिजे असल्याप्रमाणे प्रणाली उपलब्ध नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या प्रणालीची रचना करू शकता तर या सगळ्या प्रक्रियेची सांगता करण्यासाठी ही आपली पुढची पायरी असेल सिद्धार्थ मातुरी एक म्हणजे मूळ क्लाऊड ची सुविधा नितीन कुरियन मूळ क्लाऊड ची सुविधा होय सिद्धार्थ मातुरी एक म्हणजे मूळ क्लाऊड नितीन कुरियन क्लाऊड किंवा कुठल्यातरी प्रकारचे सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर सिद्धार्थ मातुरी होय ज्या ठिकाणावरून अपलोड आणि डाउनलोड अशा प्रकारची देवाण घेवाण केली जाईल श्याम पॉल एम तर त्या ठिकाणी त्यांना छायाचित्रे किंवा पी डी एफ फाईल किंवा पी पी टी फाईल अपलोड करता येतील सिद्धार्थ मातुरी आणि अपलोड च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याठिकाणी पीडीएफ प्रकारातील पुस्तके वापरता यावीत आणि एखाद्या योग्य एप्लिकेशन च्या माध्यमातून नोटबुक्स सुद्धा वापरता यावे नितीन कुरियन बरोबर तर ते डॉक्युमेंट फॉरमॅट किंवा चित्र स्वरूपात म्हणजेच इमेज फॉरमॅट मध्ये असू शकेल सिद्धार्थ मातुरी बरोबर आहे पाठ्यपुस्तकांचा डॉक्युमेंट किंवा इमेज अशा फॉरमॅट मध्ये वापरण्याचा पर्याय उपलब्ध असावा आणि नंतर नोट्स काढण्यासाठी एखादे एप्लिकेशन उपलब्ध असावे नितीन कुरियन हो या रिपॉझिटरी मध्येच सिद्धार्थ मातुरी हो या रिपॉझिटरी मध्येच जिथे त्यांना त्यांचा वैयक्तिक स्वरूपाचा मजकूर वरच्या भागात लिहिता येईल किंवा मूळ मजकूर घेऊन त्यात बदल करता येतील तर अशा प्रकारे मूळ नोट्स काढण्याची प्रक्रिया करता येईल नितीन कुरियन एप्लीकेशन सिद्धार्थ मातुरी सुविधा किंवा फीचर होय नोट्स काढण्याची सुविधा तर कुणालाही त्यामध्ये आपल्या नोट्स अपलोड करता याव्या आणि डाऊनलोड हे एखाद्या विद्यार्थ्याच्या गरजेप्रमाणे त्याला डॉक्युमेंट किंवा इमेज किंवा नोट्स च्या स्वरुपात करता यावे नितीन कुरियन तर अशाप्रकारे मूळ सुविधा ही डाउनलोडिंग ची असावी पुढची सुविधा संपादन म्हणजेच एडिटिंग ची असावी सिद्धार्थ मातुरी मूलतः देवाण घेवाण करणे अपलोड करणे नितीन कुरियन पण डाउनलोडिंग आणि अपलोडिंग यांच्या माध्यमातून देवाणघेवाण आपोआप केली जाऊ शकते श्याम पॉल एम विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसोबत देवाण घेवाण करु शकतात एक विद्यार्थी दुसऱ्या विशिष्ट विद्यार्थ्या सोबत सुद्धा देवाण घेवाण करु शकतो जर मला नोट्सची देवाण घेवाण तुमच्या सोबत करायची असेल आणि इतर विद्यार्थ्यांसोबत मला नोट्सची देवाण घेवाण करायची नसेल तर मला तशी सुविधा मिळायला हवी नितीन कुरियन पण त्यामुळे आपण आपल्या मूळ उद्देशापासून कदाचित दूर जाऊ श्याम पॉल एम नाही मी असे म्हणतोय जसे की गुगल ड्राईव्ह तर माझ्याकडे जो मजकूर असेल आणि मला त्याची कुणासोबत देवाणघेवाण करायची असेल तर मी फक्त तुमचे सिद्धार्थ मातुरी तर आपल्याला या ठिकाणी ज्या परिस्थितीला तोंड द्यायचे आहे ते म्हणजे कमीत कमी संख्येत नोट्सची देवाण घेवाण नितीन कुरियन मूलतः आपल्याला तसे करावयाचे नाही सिद्धार्थ मातुरी आपल्याला देवाणघेवाण करायची नाही नितीन कुरियन होय वैयक्तिक देवाण घेवाणीला आपल्याला प्रोत्साहन द्यायचे नाही परंतु शक्य तेवढी सगळी देवाण घेवाण व्हावी असे आपल्याला हवे आहे जेणेकरून त्यायोगे एका मूळ मास्टर नोट्स बनवण्यामध्ये योगदान करता येईल सिद्धार्थ मातुरी तर त्याठिकाणी एडिट म्हणजे कदाचित तो मजकूर सेव्ह करणे असे होईल मला असे वाटते की ह्या रिपॉझिटरी च्या मूळ गरजा आहेत प्राध्यापक आणि तुमच्याकडे विद्यार्थी प्रमुख प्रशासक आहे का नितीन कुरियन तर मला असे वाटतेज्या प्रकारे एडमिन या नोट्स मध्ये केल्या जाणाऱ्या बदलांची पडताळणी करेल तेव्हा ही गोष्ट महत्त्वाची राहील की मूळचा मजकूर एका ठिकाणी व्यवस्थित ठेवायला हवा जेणेकरून दुसऱ्या ठिकाणी त्या मजकुरामध्ये बदल केल्यानंतर जर आपल्याला मूळ मजकूर काय होता हे पडताळून बघायचे असेल तर ते करता येईल त्या अनुषंगाने मग आपल्याला बदल केलेल्या मजकुरावर परत येऊन तिथे आवश्यक त्या सुधारणा करता येतील म्हणून मूळचा मजकूर एडमिन कडे नेहमी उपलब्ध असायला हवा श्याम पॉल एम मूळचा मजकूर न सापडणे नितीन कुरियन न सापडणे बरोबर सिद्धार्थ मातुरी म्हणून त्या ठिकाणी केलेल्या बदलांचा संपूर्ण क्रम रिपॉझिटरी मध्ये उपलब्ध असायला हवा नितीन कुरियन होय तर हा केलेल्या बदलांचा क्रम कदाचित वेळेच्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट कालावधीच्या स्वरूपात असू शकेल ज्याच्या नंतर आधीचा मजकूर बदलला गेला असेल किंवा आपल्याला असा एखादा मार्ग शोधून काढावा लागेल की केलेल्या बदलांचा अनुक्रम आपल्या प्रणालीमध्ये कशाप्रकारे पडताळून बघता येऊ शकेल तर अशाप्रकारे अनुक्रम पडताळून बघता येणे ही एक सुविधा आहे याबद्दल आपण बोलत आहोत प्राध्यापक तुम्हाला असे म्हणायचे आहे का जसे की व्हर्जनींग वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्जन्स तिथे पडताळून बघता येतात नितीन कुरियन होय मुळतः व्हर्जन्स होय त्या ठिकाणी सामान्य एडमिन ला असलेल्या सुविधा जसे की एखाद्या युजर ला ग्रुप मध्ये जोडणे किंवा ग्रुप मधून वेगळे करणे सिद्धार्थ मातुरी युजर ला ग्रुप मध्ये जोडणे किंवा ग्रुप मधून वेगळे करणे आणि मजकुराची पडताळणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघ सुद्धा प्रशासक किंवा एडमिन च्या देखरेखीखाली काम करेल प्राध्यापक आपण अजून आपल्या स्वतःच्या नोट्सची देवाण घेवाण करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनाबद्दलचा प्रश्न सोडवलेला नाही तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला त्याच्या स्वतःच्या नोट्स ची देवाण घेवाण करण्यासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित करता येईल नितीन कुरियन माझ्या मनात एक गोष्ट येत आहे ती म्हणजे कुठल्यातरी प्रकारे त्याठिकाणी आणि केल्या गेलेल्या कामाला प्रोत्साहन मिळेल अशाप्रकारे बक्षीस दिले जावे कारण ह्या सगळ्या वर्गाच्या आत मध्ये केल्या जाणाऱ्या क्रिया आहेत जर आपण या ठिकाणी कुठल्यातरी प्रकारे बक्षीस देऊन सगळ्यात चांगल्या मजकुराला किंवा नोट्सला प्रोत्साहन देऊ शकलो तर प्रशासकीय विद्यार्थी संघ या सगळ्या क्रियेवर देखरेख करत आहे त्यादृष्टीने ते फार चांगले होईल या संघाकडून आवश्यक ते बदल केले जात आहेत आणि मजकूर किंवा नोट्स अंतिम स्वरूपात तयार केल्या जात आहेत आपल्याला हे फार सहजतेने ओळखता येईल की कोणता विद्यार्थी चांगला मजकूर देत आहे आणि त्यायोगे जास्तीत जास्त योगदान करत आहे तर अशाप्रकारे आपल्याला बक्षीस स्वरूपात प्रोत्साहन मिळेल अशी प्रणाली उभारावी लागेल मी बॅज सिस्टीम बघितलेली आहे जिथे सगळ्यात चांगलं काम करणाऱ्याला किंवा प्रश्नांची उत्तरे देणाऱ्याला बॅज देऊन सन्मानित केल्या जाते विविध प्रकारच्या फोरम मध्ये मी हे बघितले आहे अगदी शिक्षण प्रणाली मध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्राविण्य मिळाल्यावर वेगवेगळ्या रंगाचे बॅज दिले जातात सिद्धार्थ मातुरी हो याला शाळेतील काही प्रकारच्या परीक्षणासोबत देखील जोडले जाऊ शकते प्राध्यापक होय नक्कीच नितीन कुरियन किंवा एक सतत मूल्यमापन करणारी प्रणाली आपल्याला ही गोष्ट अशाप्रकारच्या सतत मूल्यमापन करणाऱ्या प्रणाली मध्ये आणता येईल तर या ठिकाणी सगळ्यात जास्त आणि चांगल्या प्रकारचे योगदान देणारा विद्यार्थी महत्त्वाचा ठरेल कारण त्यायोगे तो विद्यार्थी वर्गातील इतर विद्यार्थी चांगल्या प्रकारच्या नोट्स च्या माध्यमातून शिकावे याची काळजी घेत आहे प्राध्यापक आणखी काय मला असे वाटते की सगळ्या मूलभूत सुविधा याठिकाणी आपण विचारात घेतल्या आहेत तर तुम्हाला जर अशा प्रकारची रिपॉझिटरी शोधायची असेल तर आता तुम्हाला हे ठाऊक आहे की त्यामध्ये कुठल्या गोष्टी असणे आवश्यक आहे आणि त्या प्रकारे तुम्ही तुलना करून हे पडताळून बघू शकता की तुम्ही निवडत असलेल्या रिपॉझिटरी मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की नाही सिद्धार्थ मातुरी मूलभूत सुविधा प्राध्यापक आता प्रशासकाच्या किंवा एडमिन च्या दृष्टिकोनातून आपण बॅजेस आणि प्रोत्साहन हे विचारात घेतले आहेत मी हे पडताळण्याचा प्रयत्न करत आहे की तुमच्याकडे काही याआधी आपण विचारात न घेतलेल्या गोष्टी लक्षात येत आहेत का मूळ मजकूर किंवा पुस्तके त्या ठिकाणी अपलोड करता येतील विद्यार्थ्यांना त्यावर टिपणे लिहिता येतील होय मला असे वाटते हे आपण आधी विचारात घेतलेले आहे जसे की एडिटिंग किंवा संपादन आणि सेविंग सिद्धार्थ मातुरी वैयक्तिक स्वरूपाच्या नोट्स काढण्याची सुविधा सुद्धा आपण विचारात घेतलेली आहे प्राध्यापक बरोबर आहे तर एखाद्या शाळेकडे पायाभूत सुविधा असोत किंवा नसोत तरी ही सगळी प्रणाली त्यावर अवलंबून न राहता कार्य करू शकेल तर तुम्ही कदाचित अशा प्रकारच्या पायाभूत सुधारणांची उभारणी कराल किंवा तुम्ही त्या विकत घेऊ शकाल असे मला म्हणायचे आहे नितीन कुरियन युजर म्हणजे ती प्रणाली वापरणारा आणि त्यातून बाहेर पडण्याची म्हणजेच एक्झिट सिस्टम प्राध्यापक युजर आणि एक्झिट सिस्टम हे आपल्याला हवे आहे मला असे वाटते की आपण बहुधा सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत तर पुन्हा मागे जाऊन हे पडताळून बघणे महत्त्वाचे ठरेल कि यामुळे त्यांचा अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी लागणारा वेळ कमी होत आहे की नाही या सगळ्यामुळे त्यांना विषयाची अधिक चांगल्या प्रकारे ज्ञान किंवा समाज येत आहे की नाही ही एक शेवटची पडताळणी आहे आणि त्यासोबतच आपला हा भाग पूर्ण होईल नितीन कुरियन मला असे वाटते की विद्यार्थ्याला येणारी अभ्यासक्रमाची अधिक चांगल्या प्रकारची समज ही गोष्ट आपण आधीच विचारात घेतली आहे कारण त्या ठिकाणी तयार केल्या जाणाऱ्या नोट्सची मास्टर कॉपी असेल अभ्यास करण्यासाठी लागणाऱ्या वेळा बाबत विचार करावयाचा झाल्यास आपल्यालाही विचारात घ्यावे लागेल की जर त्या ठिकाणी शाळेद्वारा किंवा शिक्षकांद्वारा नामांकित केला गेलेला विद्यार्थी संघ असेल जो नोट्समध्ये केल्या जाणाऱ्या बदलांवर देखरेख करत आहे आणि जर त्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल काही आक्षेप नसेल किंबहुना जर ते विद्यार्थी करत असलेल्या या उपक्रमाबद्दल जर त्यांना शैक्षणिक परीक्षणामध्ये काही अतिरिक्त ग्रेड दिले जात असतील तर चांगले होईल प्राध्यापक मी हे लिहून घेईल हे फार महत्त्वाचे आहे तर तुम्ही विद्यार्थी संघाचा हा उपक्रम त्यांच्या शैक्षणिक परिक्षणाशी निगडीत करत आहात आले माझ्या लक्षात तर हे येथे विचारात घेतलेले आहे नितीन कुरियन होय अशा प्रकारच्या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या गुणांवर सकारात्मक परिणाम होईल त्यायोगे त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि या उपक्रमांमध्ये काही मोजकेच विद्यार्थी किंवा व्यक्ती सहभागी असतील यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी लागणारा सर्वसाधारण वेळ हा नक्कीच विचारात घ्यावा लागेल प्राध्यापक मी काही प्लॅटफॉर्म असे बघितले आहे की जिथे स्वपरीक्षणात्मक चाचण्या आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी असतात मला असे म्हणायचे आहे की आपल्याला त्या ठिकाणी कुठली तरी सुविधा अनावश्यकरित्या उपलब्ध करून द्यायची नाही तर आपल्याला हे बघायचे आहे की आपल्या मूळ प्रश्ना मधील जो संघर्ष किंवा कॉन्फ्लिक्ट होता त्याचे या प्रकारच्या सुविधेद्वारा निराकरण होत आहे की नाही तर हा माझा प्रश्न असेल अशा प्रकारच्या चाचण्या स्वपरीक्षण तुम्हाला ऑनलाइन स्वरूपात करता येऊ शकेल का सिद्धार्थ मातुरी बरोबर आहे सर या ठिकाणी अजून एक प्रश्न असा असू शकेल की विद्यार्थ्यांनी बनवलेल्या नोट्स शिक्षकांना कदाचित स्वीकार्य असतील किंवा नसतीलही याठिकाणी शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांचे परीक्षण करण्याची गरज वाटू शकते प्राध्यापक होय त्या व्यतिरिक्त मला असे म्हणायचे आहे की ही गोष्ट आधीच येथे उपलब्ध आहे सतत परिक्षण आणि त्या माध्यमातून मूल्यांकन करणे ही सिस्टीम इथे अगोदरच उपलब्ध आहे तर ऑफिशियल किंवा औपचारिक एक्स्टर्नल नितीन कुरियन तर याठिकाणी स्वपरीक्षण हे अशा स्वरुपात असू शकेल विद्यार्थ्यांना काही प्रश्न दिले जातील आणि त्याची त्यांना उत्तरे द्यावी लागतील प्राध्यापक होय कदाचित नितीन कुरियन तर विद्यार्थ्यांचा प्रशासकीय संघ ही प्रश्नावली इथे उपलब्ध करुन देईल किंवा तशा प्रकारची प्रश्नावली तयार करेल प्राध्यापक होय जसे की या ठिकाणी या अभ्यासक्रमाचे उदाहरण घेता येईल आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची उपाययोजना आहे ज्यायोगे ते विद्यार्थी असे म्हणू शकतात की त्यांना हा अभ्यासक्रम व्यवस्थित लक्षात आलेला आहे मी हा टॉपिक सुद्धा शिकलो आहे तर हा एक मार्ग आहे किंवा तो व्हिडिओ थांबवून त्या ठिकाणी एखादी चाचणी घेता येऊ शकेल म्हणजे मला असे म्हणायचे आहे की त्यावरून त्यांचे मूल्यांकन केले जाणार नाही किंवा कुणी याचा मागोवा ठेवणार नाही की त्यांनी किती गुण मिळवले तर अशा प्रकारच्या काही गोष्टी करता येऊ शकतात पण मी याच्याशी सहमत आहे की यामुळे त्यांचा अभ्यासासाठी लागणारा वेळ वाढू शकतो ही एक खात्रीशीर सांगता येईल अशी गोष्ट आहे पण त्यामुळे त्यांची अभ्यासक्रमाची समज मात्र खात्रीलायक रितीने चांगली होईल कारण या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या वेगाने शिकू शकतात मला असे म्हणायचे आहे की मी हे तुमच्यावर सोडतो जर तुम्हाला असे वाटते की यामुळे तुम्हाला मदत होत आहे तर तुम्ही या गोष्टीला विचारात घेऊ शकता अन्यथा नाही नितीन कुरियन मला असे वाटते की आपण असे वैयक्तिक स्वरूपाचे परीक्षण याठिकाणी ठेवू शकतो सर कदाचित आपण पण याचा वापर त्या गोष्टीसाठी करू शकतो यासाठी ही संपूर्ण कार्यप्रणाली कार्यरत आहे प्राध्यापक फार छान नितीन कुरियन अशाप्रकारे विचार करावयाचा झाल्यास समजा तुम्ही एखादा विषय वाचत आहात आणि मी त्या विषयासंदर्भात प्रश्न उपस्थित करतो आहे आणि त्याच विषया संदर्भातील इतर प्रश्न सादर करत आहे तर अशाप्रकारे जितक्या जास्त प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारात घेऊ शकाल इतक्या जास्त चांगल्या रीतीने तो विषय तुम्ही समजावून घेऊ शकाल सहाजिकच या ठिकाणी लागणारा वेळ हा आपल्याला विचारात घ्यावा लागेल तर कदाचित पुन्हा एकदा प्रशासकीय विद्यार्थी संघ म्हणजेच एडमिनिस्ट्रेटिव टीम चा सहभाग महत्त्वाचा ठरतो त्यांना सर्वोत्कृष्ट असे प्रश्न निवडावे लागतील जे मास्टर नोट्स निगडित असतील तर अशाप्रकारे तुम्ही नोट्स आणि सर्वोत्कृष्ट अशा प्रश्न संच आता वापर कराल जो विद्यार्थ्यांनी बनवलेला असेल आणि त्यायोगे त्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला जाऊ शकतो सिद्धार्थ मातुरी कदाचित अशा प्रकारे त्या नोट्स म्हणजे त्या विषयाच्या दुसऱ्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे होतील नितीन कुरियन विशिष्ट मजकूर सिद्धार्थ मातुरी अशा प्रकारे एखाद्या पाठ्यपुस्तकात एखादा धडा असतो आणि त्यानंतर त्यासंदर्भात प्रश्नावली दिलेली असते त्याच प्रमाणे मूळ मजकूर असेल आणि त्या संदर्भात इतर विद्यार्थी प्रश्न सादर करतील किंवा त्यांना न समजलेला भाग विचारतील अशाप्रकारे ही त्या पाठ्यपुस्तकाची जणूकाही दुसरी आवृत्ती असेल नितीन कुरियन आणि अशाप्रकारे पाठ्यपुस्तकातून समजावून घेतलेल्या गोष्टींसोबत समतोल साधता येईल प्राध्यापक कदाचित पुढच्या पातळीवर शिक्षक त्या ठिकाणी तपासून बघू शकतात की त्यांना अपेक्षित असलेली विषयाची समज आणि विद्यार्थ्यांना समजलेला अभ्यास यामध्ये तुलना करून ते बरोबर आहे की नाही नितीन कुरियन होय तुम्ही म्हटल्याप्रमाणे याठिकाणी शिक्षक सुद्धा स्वपरीक्षण करून बघू शकतात प्राध्यापक शिक्षकांसाठी हे अशा प्रकारे असेल की अंतिमतः तयार झालेल्या नोट्सकडे बघून ते हे पडताळून बघू शकतात की मला विद्यार्थ्यांपर्यंत ही गोष्ट अशाप्रकारे पोचवायची होती आणि विद्यार्थ्यांना ती कशाप्रकारे समजली त्यामध्ये काही विरोधाभास तर नाही ना छान आहे मला हा सगळा उपक्रम ज्या दिशेने जात आहे ते फार आवडले ठीक आहे यापुढची पातळी तर अशाप्रकारे ही गोष्ट पूर्ण झाली तर पहिल्या प्रथम मी आत्ता तुम्ही आतापर्यंत केलेल्या गोष्टींची उजळणी करतो तर आपण मूलतः जे परिणाम आपल्याला हवे आहेत त्यापासून सुरुवात केली आणि नंतर आपल्या चमूने शक्य असलेल्या सगळ्या कल्पनांबद्दल विचार मंथन केले एक अजून थोडी सविस्तर माहिती जी समोर आली ती म्हणजे पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या शाळा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध नसलेल्या शाळा तर त्यांनी या वर्गीकरणा बद्दल विचार केला आणि नंतर त्यांनी त्यांच्या कल्पनांना काही गुच्छ स्वरूपात या दोन विषयांच्या किंवा टॉपिक्स च्या भोवती गुंफायला सुरुवात केली त्यामध्ये काही सब टॉपिक्स चा समावेश होता आणि अखेरीस हा उपक्रम रिपॉझिटरी ही प्रमुख कल्पना आणि नंतर त्याच्या उपशाखा या स्वरूपात समोर येत गेला आणि सगळ्यात शेवटच्या पायरीवर त्याचा सारांश आवश्यक असलेल्या सुविधांच्या स्वरूपात झाला म्हणजेच अशा सुविधा ज्या आपल्याला रिपॉझिटरी या संकल्पनेच्या माध्यमातून आवश्यक वाटतात पण आपला मूळ प्रश्न किंवा उद्देश याबद्दलही आपण सतत पडताळणी करत राहिलो की आपल्याला अपेक्षित असलेला परिणाम साध्य होत आहे की नाही आणि आता आपल्याकडे त्या रेखाटलेल्या टेबलच्या खालच्या भागात अनेक सुविधा किंवा फीचर्स मांडलेल्या आहेत त्यामध्ये काही मूळ सामान्य स्वरूपाच्या सुविधा आहेत काही परिघावर असलेल्या सुविधा आहेत जसे की ग्रेडिंग सिस्टम आणि सतत परीक्षण म्हणजेच कंटीन्यूअस ईव्हॅल्युएशन सिस्टीम ह्या पद्धती परिघावर आहेत परंतु हे एक प्रकारे त्या संपूर्ण प्रणालीशी बांधले गेलेले आहे आणि परत फिरून ते या मूळ प्रवाहामध्ये सम्मिलीत होते की इच्छित परिणाम साध्य होत आहेत की नाही अशा काहीशा व्यापक स्वरूपात सॉल्व्ह या स्टेज चे काम चालते मध्ये मध्ये मी विचारत असलेल्या प्रश्नांच्या साह्याने त्यांनी मधल्या काही वेळेत त्यांच्या विचारांना रचनात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला तर अशाप्रकारे जर तुम्हाला मार्गदर्शन करणारा कोणी शिक्षक असेल तर विचार मंथन त्याठिकाणी अपेक्षित असलेल्या विशिष्ट साध्याच्या दिशेने जायला मदत होते आपल्या या सॉल्व्ह स्टेज मध्ये या गोष्टीची आपल्याला चांगली मदत झाली मी तुम्हाला तुम्ही सोडवत असलेल्या प्रत्यक्ष खऱ्या प्रश्नांवर काम करण्यासाठी उद्युक्त करू इच्छितो आणि आपण आत्ता जे केले ते त्या ठिकाणी सुद्धा सांघिक स्वरूपात तुम्ही करावे असे मला वाटते सॉल्व्ह स्टेज वापरण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आपण पुढच्या पायरीवर भेटूयात पुढची पायरी ही अशी आहे की टेस्ट म्हणजेच चाचणी किंवा प्रोटोटायपिंग म्हणजेच नमुना या सगळ्यांवर प्रत्यक्ष क्रिया करणे प्रत्यक्ष जीवनातील क्रियांमध्ये या सगळ्या गोष्टी उतरवणे आणि स्वतःसाठी स्वतःच्या डोळ्यांसमोर या गोष्टींचा अनुभव घेणे आणि शेवटची उपपायरी ही अशी असू शकेल की प्रत्यक्ष ग्राहक आणि या त्यांच्या अंतिम उद्देशाला त्या ग्राहकांची प्रतिक्रिया काय असेल हे बघणे आपण पुन्हा पुढच्या मॉड्युल मध्ये भेटूयात